मागील काही वर्गांमध्ये आपण ऑप्टो इलेक्ट्रॉनिक साधने पाहिली प्रथम आपण अशी साधने पाहिली ज्यांमध्ये इनपुट म्हणून विद्युत प्रवाह होता व त्याचे प्रकाशात रूपांतर झाले अशा प्रकारची दोन साधने आपण पाहिली एलईडी व लेसर दोन्ही बाबतीत सेमीकंडक्टर साधनामध्ये इलेक्ट्रॉन व होल खुपसले गेले एक साधे लहानसे उदाहरण म्हणजे p n जंक्शन आहे आपल्याला असे आढळून आले की हे इलेक्ट्रॉन व होल पुन्हा एकमेकांत विलीन होऊ शकतात व त्यायोगे प्रकाश देतात ह्यानंतर आपण साधनांचा एक वेगळा प्रकार पाहणार आहोत ह्यामध्ये आपण साधनावर प्रकाश पाडणार आहोत व नंतर इलेक्ट्रिक करंट मोजणार आहोत आपण अजूनही ऑप्टो इलेक्ट्रॉनिक साधनेच पाहत आहोत परंतु अशी साधने पाहत आहोत ज्यायोगे प्रकाशाचे रूपांतर इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये करता येते अशी २ साधने आपण पाहणार आहोत पहिले आहे प्रकाश शोधक अर्थात फोटो डिटेक्टर आणि त्यानंतर आपण सौर पेशी अर्थात सोलर सेल पाहणार आहोत तर जेव्हा आपण एखाद्या साधनांवर प्रकाश पाडून त्याचे इलेक्ट्रिक करंटमध्ये रूपांतर करू पाहतो तेव्हा ह्यामध्ये ३ पायऱ्या असतात पहिली गोष्ट म्हणजे पडलेला प्रकाश त्या साधनात वाहक निर्माण करतो वाहक म्हणजे केवळ इलेक्ट्रॉन व होल वाहक निर्माण झाले की ते त्या त्या इलेकट्रोड पाशी न्यावे लागतात काही वेळेस एखाद्या प्रकारे वाहकांची संख्या वाढवता देखील येऊ शकते तर येथे वाहकांचे वहन व गुणाकार दोन्ही घडते गुणाकाराला आपण सहसा वर्धन अर्थात गेन म्हणतो आपण एका मिनिटात गेनकडे पाहूच आणि अखेरीस हे वाहक त्या साधनामधून करंटच्या स्वरूपात बाहेर काढले जातात फोटो डिटेक्टर पाहिल्यास त्यात २ वर्ग आहेत पहिला वर्ग आहे उष्णता शोधक अर्थात थर्मल डिटेक्टरचा ह्या बाबतीत साधनावर किंवा पदार्थावर प्रकाश पाडल्यामुळे त्याचे तापमान वाढते तापमानातील वाढ मोजली जाते पदार्थाच्या तापमानातील वाढ ही त्यावर पडणाऱ्या प्रकाशाच्या समप्रमाणात असते तर प्रकाश शोषल्यामुळे वाढलेल्या तापमानाचा आपण उपयोग करून घेतो अशी पद्धत मुख्यतः I R किरण किंवा इन्फ्रा रेड किरण ओळखण्यासाठी वापरली जाते दुसरी गोष्ट म्हणजे प्रकाशकण अर्थात फोटॉन ही एक पारंपरिक पद्धत आहे कारण ह्यात फोटॉन हे इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण करतात आता आपण मुख्यतः ह्या दुसऱ्या प्रकारातील फोटो डिटेक्टरचा अभ्यास करणार आहोत ज्यांमध्ये फोटॉन हे इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण करतात तर पदार्थावर पडणाऱ्या प्रकाशाची तरंगलांबी λ आहे असे मानू आपण ह्यापूर्वीच अशा किरणांमधील ऊर्जा मिळवली आहे ती hcआहे ही λ जर पदार्थामध्ये एखाद्या स्वरूपाचे स्थित्यंतर घडवून आणत असेल तर हा प्रकाश ओळखता येईल तर λ ही hcΔE पेक्षा कमी किंवा त्या इतकीच असेल येथे ΔE हे पदार्थातील स्थित्यंतर आहे तर प्रकाश ओळखता आला असे म्हणता येईल तर ΔE मुळे कोणकोणती स्थित्यंतरे घडू शकतात तर ΔE हे पदार्थातील किंवा साधनातील स्थित्यंतर आंतरबँड स्वरूपाचे स्थित्यंतर असू शकते ते व्हॅलन्स बँड ते कंडक्शन बँड अशा प्रकारचे असू शकते हे सर्वात साधे व नेहमी दिसणारे स्थित्यंतर आहे आपल्यापाशी गॅलीअम आर्सेनाईड पदार्थ आहे तर तो बँड गॅप पेक्षा अधिक ऊर्जा असणारा प्रकाश शोषून घेतो त्यामुळे इलेकट्रॉन उद्दीपित होऊन त्याचे व्हॅलंस बँड मधून कंडक्शन बँड मध्ये स्थित्यंतर घडते येथे वेगळ्या प्रकारचे आंतर बँड प्रकारचे स्थित्यंतर देखील घडू शकते त्यात व्हॅलन्स बँडकडून कंडक्शन बँडकडे प्रवास होण्याऐवजी बँड गॅप मध्येच अशुद्धी पातळ्या असू शकतात त्यामुळे व्हॅलन्स बँड किंवा कंडक्शन बँडकडून एखाद्या अशुद्धी पातळी कडे स्थित्यंतर घडते तर सामान्यपणे बँड गॅप मध्ये अशुद्धी पातळ्या तयार व्हाव्यात अशा पद्धतीने पदार्थ डोप केल्यास अशा प्रकारची स्थित्यंतरे घडू शकतात जंक्शन असतात तेव्हा जंक्शनपाशी आडकाठी अर्थात बॅरिअर असते तर हे बॅरिअर पार करणे अशा प्रकारचे स्थित्यंतर असू शकते ह्याचा संबंध जंक्शनपाशी असलेल्या बॅरिअरच्या उंचीशी असू शकतो नंतर आपण शॉटकी डायोड आधारित फोटो डिटेक्टर पाहणार आहोत त्यामध्ये प्रकाशाची ऊर्जा इतकी पुरेशी असते की इलेक्ट्रॉन धातूपासून सेमीकंडक्टर कडे प्रवास करतात त्यासाठी त्यांना शॉटकी बॅरिअर वर मात करावी लागते तर हा ΔE स्थित्यंतरांच्या प्रकारावर अवलंबून असते आणि ही फोटो डिटेक्टरच्या तरंगलांबीची व्याप्ती म्हणजेच पल्ला ठरवते विशेषतः ΔE हे ठरवते की तरंगलांबीचा पल्ला किती मोठा शक्य आहे किंवा किमान व कमाल तरंगलांबी किती असेल वेगळ्या शब्दात असे म्हणता येईल की आपल्याला स्वारस्य असलेल्या तरंगलांबीच्या पल्ल्यानुसार योग्य प्रकारचा फोटो डिटेक्टर किंवा फोटो डिटेक्टरचा पल्ला आपण निवडला पाहिजे λ नुसार आपण योग्य शोधक डिटेक्टर निवडला पाहिजे तर येथे फोटो डिटेक्टर आणि सोलर सेल ह्यातील फरक असा की सोलर सेल मध्ये तरंगलांबीची व्याप्ती किंवा पल्ला काहीसा ठरलेला असतो कारण तो सौर वर्णपटावर अवलंबून असतो आणि सौर वर्णपटामध्ये तरंगलांबीची विशिष्ट व्याप्ती पल्ला असतो तर नंतर आपण सोलर सेल पाहू तेव्हा तो सौर वर्णपट व तो तरंगलांबीचा विशिष्ट पल्ला पाहू तर सौर वर्णपटामध्ये तरंगलांबीचा ठराविक पल्ला आहे परंतु फोटो डिटेक्टरच्या बाबतीत तरंगलांबीच्या पल्ल्यानुसार आपल्याला विशिष्ट पदार्थ निवडावा लागेल तर कमाल तरंगलांबी ΔE वरून ठरते त्यामुळे ΔE नुसार ठरलेल्या तरंगलांबीपेक्षा मोठी तरंगलांबी शोषली जाणार नाही किंवा ती इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण करू शकणार नाही आणि शोषली जाणार नाही एक कमी तरंगलांबीचाही भाग आहे जो पदार्थाच्या ऍबसॉरपशन कोएफिशिअंट वरून ठरतो म्हणून कमी तरंगलांबी तर कमाल तरंगलांबी ΔE नुसार ठरते आणि कमी तरंगलांबी ऍबसॉरपशन कोएफिशिअंट α वरून ठरते आपण ऍबसॉरपशन कोएफिशिअंट ची संकल्पना पूर्वी पाहिली आहे आपल्याला असे समजले होते की ऍबसॉरपशन कोएफिशिअंट α असेल पदार्थाच्या आत x अंतरावरील तीव्रता केवळ Ioexp⁡ αx असते येथे Io ही पृष्ष्ठभागावरील तीव्रता आहे व I ही x इतक्या खोल ठिकाणी असणारी तीव्रता आहे α हा ऍबसॉरपशन कोएफिशिअंट आहे आपण ह्यापूर्वीच पाहिले आहे की तरंगलांबी कमी झाली की α वाढतो म्हणजेच पदार्थ अधिक खोलीपर्यंत शोषून घेतो तर हा ऍबसॉरपशन कोएफिशिअंट तरंगलांबीची खालची मर्यादा ठरवतो α खूप जास्त असेल तर पदार्थाच्या पृष्ठभागाखाली अत्यंत लगतच्या थरातच सर्व प्रकाश शोषला जातो त्यामुळे प्रकाश आहे हे जाणवेल इतक्या प्रमाणात इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण होत नाहीत त्यामुळे तरंगलांबीची वरची मर्यादा स्थित्यंतराची बँड गॅप किंवा स्थित्यंतराची ऊर्जा ठरवते आणि खालची मर्यादा ऍबसॉरपशन कोएफिशिअंट α ठरवतो फोटो डिटेक्टरच्या बाबतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे प्रतिसाद वेळ अर्थात रिस्पॉन्स टाइम हा साधनांचा वेग ठरवतो प्रकाश हा एकापाठोपाठ एक असा गटागटाने अर्थात पल्स रूपात येतो असे मानले तर रिस्पॉन्स टाइम ठरवतो की हे गट किती जवळ जवळ अंतर राखून येत आहेत जेणेकरून प्रत्येक गट वेगवेगळा असा ओळखता यावा प्रकाश हा एकापाठोपाठ एक असा गटा गटाने पल्स रूपात येत असेल तर रिस्पॉन्स टाइम ह्या गटांची वारंवारिता किंवा फ्रिक्वेन्सी ठरवतो ह्या गटांचा वेग किंवा वारंवारिता ठरवतो रिस्पॉन्स टाइम ह्या मुद्द्यावर अवलंबून असतो की इलेक्ट्रॉन व होल निर्माण होतात आणि ते साधनातून पुढे सरकले पाहिजेत जेणेकरून ते इलेकट्रोडपर्यंत पोहचतील आणि त्यामुळे करंट तयार होईल ही क्रिया डिफ्युजन कोइफिशिअंटवर किंवा साधनातील इलेक्ट्रॉन व होलच्या चलनवलनावर अर्थात चपळतेवर वर अवलंबून आहे जर आपला फोटो डिटेक्टर रुंद डिप्लेशन क्षेत्र असणाऱ्या p n जंक्शनवर आधारित असेल तर इलेक्ट्रॉन व होलना कापावे लागणारे अंतर जास्त असेल म्हणजेच त्याच्याशी संबंधित रिस्पॉन्स टाइम जास्त आहे दुसऱ्या बाजूला अरुंद डिप्लेशन क्षेत्र असणारे p n जंक्शन असेल तर इलेक्ट्रॉन व होलना कापावे लागणारे अंतर कमी आहे म्हणजेच त्याच्याशी संबंधित प्रतिसाद रिस्पॉन्स response वेगवान आहे परंतु ह्यातील दुर्गुण असा की निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉन व होलची संख्या कमी असते त्यामुळे असे प्रकाशकिरण ओळखता येण्यासाठी किंवा जाणवण्यासाठी सिग्नलचे प्रमाण जास्त असावे लागते तर अशा प्रकारे ह्यात विविध देव घेवीचा समावेश आहे ती साधनांची रचना आणि आवश्यक रिस्पॉन्स टाइम वर अवलंबून असते फोटो डिटेक्टर चा मूलभूत मानक म्हणजे क्वांटम एफिशिअन्सी तर क्वांटम एफिशिअन्सीची व्याख्या प्रत्येक फोटॉन मागे निर्माण झालेल्या वाहकांची संख्या अशी केलेली आहे ती पर्यायाने फोटो करंट भागिले फोटॉनचा फ्लक्स ह्याच्याशी संबंधित आहे तर Iph हा फोटो करंट आहे φ हा फोटॉनचा फ्लक्स आहे हे लिहिण्याची आणखी एक पद्धत म्हणजे Iphe आणि फोटॉनचा फ्लक्स हा पदार्थावर येऊन पडणाऱ्या किरणांच्या पॉवरवर आणि उर्जेवर अवलंबून आहे तर hυ ही किरणांची ऊर्जा आहे आणि Pot ही ऑप्टिकल पॉवर आहे फोटो डिटेक्टरच्या बाबतीत ह्यामध्ये अंतर्गत वर्धन यंत्रणाही असू शकते त्यामुळे तेथे जरी साधनावर पडलेल्या फोटॉन ची संख्या जरी ठराविक असली तरी निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉन होल जोड्यांची संख्या जास्त असते तर वर्धन आणि रिस्पॉन्स टाइम हे दोन्ही मूलतः फोटो डिटेक्टरचे वेगळेपण ठरवतात आता ह्या डिटेक्टरचे शोधकाचे विविध प्रकार असतात सर्वांच्या गेन व रिस्पॉन्स टाईमची किंमत वेगवेगळी असते तर मी फोटो डिटेक्टरच्या काही प्रकारांचा एक तक्ता मांडेन तर आपण फोटो डिटेक्टरचे काही प्रकार पाहूया आणि त्यानंतर त्यांचे गेन व रिस्पॉन्स टाइम पाहूया रिस्पॉन्स टाइम सेकंद मध्ये दिलेला आहे सर्वात साधा फोटो डिटेक्टर आहे फोटो कंडक्टर त्याचे कार्य त्याला लावलेल्या विद्युत क्षेत्रावर अवलंबून आहे आपण त्याबद्दल एका मिनिटभरात बोलूच तर गेन च्या किंमती वेगवेगळ्या असू शकतात आणि रिस्पॉन्स टाइम काही मिली सेकंदात असतो फोटो डायोड हादेखील फोटो डिटेक्टर म्हणून काम करू शकतो हा एक साधा p n जंक्शन असू शकतो किंवा pin असू शकतो pin म्हणजे p इंट्रिनसिक i व n किंवा हा एक धातू सेमीकंडक्टर डायोड असू शकतो ह्या सर्व बाबतीत गेन हा सामान्यपणे 1 असतो म्हणजेच जितका प्रकाश येतो तो सर्व इलेक्ट्रॉन होल जोड्यांमध्ये रूपांतरित होतो ह्या साधनांचा रिस्पॉन्स टाइम सामान्यपणे खूप चांगला म्हणजेच खूप कमी असतो 10 11 च्या आसपास ह्या प्रकारात चार्ज्ड कपल्ड डिव्हायसेस देखील ह्या प्रकारात मोडतात त्यांचा रिस्पॉन्स टाइमचा आवाका खूप विस्तारित असतो हे सर्व फोटो डायोड आहेत ह्यांत फोटो ट्रान्सिस्टर देखील असू शकतात ट्रान्सिस्टरचा एक फायदा असा की त्यातून नेहमीच काही वर्धन होऊ शकते आणि त्यांचा रिस्पॉन्स टाइम काही मायक्रो सेकंदात असतो फोटो डिटेक्टर चा आणखीही एक प्रकार म्हणजे अव्हलॉन्च फोटो डायोड ह्याचाही गेन एक पेक्षा जास्त असतो कारण तो अव्हलॉन्च प्रक्रियेवर आधारित आहे आणि त्याचा रिस्पॉन्स टाइम ही चांगला आहे असे खूप प्रकारचे फोटो डिटेक्टर आहेत ते त्यात वापरलेल्या पदार्थावर अवलंबून असतात आणि जंक्शनवरही आपण ते सर्व प्रकार पाहणार नाही परंतु त्यांच्या कार्याची यंत्रणा व्यवस्थित समजावी म्हणून ह्यातील काही उदाहरणे पाहणार आहोत तर पहिले उदाहरण आहे फोटो कंडक्टरचे तर सिलिकॉनचा एक साधी वडी घ्या आपण फोटो कंडक्टर पाहत आहोत तर सिलिकॉनची एक साधी वडी घ्या तिच्या दोन्ही टोकांशी 2 इलेक्ट्रोड आहेत हे सहसा धातूचे बनलेले असतात ते सिलिकॉनशी ओहमीक संपर्क करतात हे सर्व पदार्थ असे निवडायचे की त्यांमध्ये ओहमीक संपर्क असेल हा आहे मध्यवर्ती तुकडा किंवा वडी आणि हे आहेत 2 ओहमीक संपर्क ह्या वडीची लांबी L मानू तर हिच्यावर प्रकाश पाडला ह्या प्रकाशात काही ऊर्जा आहे जी प्रकाशाच्या तरंगलांबीवर अवलंबून आहे म्हणजेच ती hυ किंवा hc इतकी आहे ही ऊर्जा पुरेशी असेल तर त्यामुळे इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण होतील त्यानंतर जर आपण हे ओहमीक कॉन्टॅक्ट वापरून ह्या सिलिकॉनवर इलेक्ट्रिक फील्ड लावले तर मूलतः आपण हे इलेक्ट्रॉन व होल बाहेर काढू शकू त्याचा एक करंट बनेल त्याला फोटो करंट म्हणतात तर एक टोक धन अर्थात पॉजिटीव्ह बाजूला जोडले आणि दुसरे ऋण अर्थात निगेटिव्ह बाजूला ह्यामुळे एक इलेक्ट्रिक फिल्ड मिळाले इलेक्ट्रॉन व होल विरुद्ध दिशेस वाहू लागतात तर साधनातील करंट हा निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉन होल जोड्यांच्या संख्येवर अवलंबून आहे जी पर्यायाने पदार्थावर पडणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे ह्या बाबतीत गेन हा τ भागिले होलचा इलेकट्रॉनचा वेळ आणि 1 भागिले होलचा वेळ तर τ म्हणजे वाहकांची आयुर्मर्यादा आहे कारण एकदा का इलेक्ट्रॉन व होल निर्माण झाले की त्यांची एकमेकांत पुन्हा विलीन होण्याची प्रवृत्ती असते असे विलीनीकरण वाहकांच्या आयुर्मर्यादेनुसार ठरते Trn व Trp म्हणजे ह्या वाहकांना इलेकट्रोडपर्यंत पोहचण्यासाठी लागणारा प्रवास वेळ आहे तो पर्यायाने साधनांच्या लांबीवर ठरतो तर Trn लांबीवर अवलंबून आहे हा इलेक्ट्रॉन व होतच्या चपळतेवर म्हणजेच μn वर आणि लावलेल्या इलेक्ट्रिक फील्ड वर अवलंबून आहे त्याचप्रमाणे Trp हा केवळ Lhगुणिले इलेक्ट्रिक फील्ड ह्यावर अवलंबून आहे तर चपळता जितकी जास्त किंवा इलेक्ट्रिक फील्ड जितके मोठे तितका हा प्रवास वेळ कमी असतो त्याचप्रमाणे साधनांचा आकार जितका लहान म्हणजेच L जितकी कमी तितका हा प्रवास वेळ कमी असतो सामान्यतः साध्या फोटो कंडक्टरच्या बाबतीत नेहमी उष्णतेमुळे काही कुरबुर होत असते कारण उष्णतेमुळे देखील काही इलेक्ट्रॉन होल निर्माण होतात ही साधने सामान्यतः कमी तापमानामध्ये वापरली जातात उष्णतेचा उपद्रव कमी व्हावा म्हणून सहसा ती द्रवरूप नैट्रोजनच्या तापमानाला वापरली जातात आता ह्यानंतर आपण पुढील जे साधन पाहणार आहोत ते आहे फोटो डायोड येथे आपण p n जंक्शन तयार करताना p व n साठी दोन भिन्न पदार्थ वापरणार आहोत साध्या फोटो कंडक्टरच्या बाबतीत तेथे केवळ एका सेमीकंडक्टरची वडी होती ती सिलिकॉन किंवा गॅलीअम आर्सेनाईडची असू शकेल त्यात केवळ इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण होणे अपेक्षित होते फोटो डायोड च्या बाबतीत आपण एक p प्रकारचा व एक n प्रकारचा पदार्थ घेतो कारण जंक्शन तयार करायचे असते हे एक साधे p n जंक्शन किंवा त्याची सुधारित आवृत्ती म्हणजे pin जंक्शन असू शकते तर ह्यांमध्ये इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण होतात डिप्लेशन क्षेत्रात किंवा शुद्ध अर्थात इंट्रिनसिक भागात ह्या इलेक्ट्रॉन होल जोड्या नंतर अलग केल्या जातात त्यासाठी जंक्शनला रिव्हर्स बायस केले जाते त्यामुळे इलेक्ट्रॉन n बाजूकडे जातात आणि होल p बाजूकडे आणि त्यामुळे करंट वाहतो साधे pin प्रकारचे साधन घेतले घ्या ह्यातील शुद्ध प्रभाग जास्त रुंद असतो P व n प्रभाग अरुंद असतात हे साधन शक्यतो रिव्हर्स बायस देऊन वापरले जातात अर्थात p बाजूला नेगेटिव्ह विद्युतभार दिला जातो ह्या विशिष्ट उदाहरणात n बाजू केवळ ग्राउंड शी जोडलेली आहे ह्या pin साधनावर काही प्रकाश पाडला म्हणजेच दृश्य किरणोत्सार केला आपण p व n भाग मुद्दाम अरुंद केले आहेत कारण प्रकाश आतपर्यंत पोहचावा त्यामुळे बहुतांश इलेक्ट्रॉन होल जोड्या शुद्ध प्रभागात निर्माण होतात म्हणून p व n भाग अतिशय अरुंद असतात ह्या साधनांची रिव्हर्स बायस स्थितीमध्ये ऊर्जा बँड आकृती रेखाटायची ठरविल्यास येथे p आहे येथे i आहे व येथे n आहे हा कंडक्शन बँड आहे आणि हा व्हॅलन्स बँड आहे ही EFp आहे व ही EFn आहे तर ह्या विशिष्ट बाबतीत रिव्हर्स बायस आहे रिव्हर्स बायस वोल्टेज फर्मी पातळ्यांतील फरकावर अवलंबून आहे आता पदार्थावर प्रकाश पडतो आहे त्यामुळे कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन निर्माण होतात आणि व्हॅलन्स बँड मध्ये होल निर्माण होतात रिव्हर्स बायस मुळे हे इलेक्ट्रॉन आणि होल अलग होतात आणि करंटमध्ये भर घालतात प्रकाश नसेल तेव्हा अतिशय कमी करंट वाहतो तो रिव्हर्स सॅच्युरेशन करंट असतो रिव्हर्स बायस केलेल्या कोणत्याही pn जंक्शन मध्ये देखील असाच रिव्हर्स सॅच्युरेशन करंट वाहतो प्रकाश पाडल्यावर हा करंट वाढतो कारण आता त्यात फोटो करंटची भर पडते जो निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉन व होलमुळे वाहतो ह्या साधनांच्या बाबतीत p व n खरोखरीच अरुंद असतात त्यामुळे प्रकाशाचे बहुतांश शोषण शुद्ध भागात होते हा जर ऍबसॉरप्शन कोएफिशिअंट असेल WD ही जर शुद्ध भागाची रुंदी असेल तर आणि आदर्श अवस्थेत गुणिले WD ह्याची किंमत 1 पेक्षा खूप जास्त असली पाहिजे क्वांटम एफिशिअन्सी जास्त असावी ह्यासाठी हे आवश्यक आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर 1 ही आपली भेदलेली खोली आहे त्यामुळे प्रभागाची रुंदी ही आपल्या इच्छित तरंगलांबीच्या भेदन खोलीपेक्षा जास्त हवी ह्या सर्व साधनांत म्हणजेच साधे p n जंक्शन असो की pin असो सर्व थर एकाच पदार्थाचे असू शकतात दुसरा मार्ग म्हणजे हे साधन विषम रचनेवर आधारित असू शकते म्हणजेच विषम रचनेचा फोटो डायोड असू शकतो तर ह्या अशा रचनेची मी साधीसोपी मांडणी करेन हे कॉन्टॅक्ट दर्शवते हा p प्रभाग आहे हा शुद्ध प्रभाग आहे व हा n प्रभाग आहे तर हा n प्रभाग इंडियम फॉस्फाईडचा बनलेला आहे आणि p भाग व शुद्ध प्रभाग इंडियम गॅलीअम आर्सेनाईडचे बनलेले आहेत इंडियम फॉस्फाईडची बँड गॅप 1 27 e v इतकी खूप जास्त असते आणि इंडियम गॅलीअम आर्सेनाईडची बँड गॅप 0 73 e v विषम रचना असणाऱ्या साधनांचा फायदा हा की नेहमीच्या pin जंक्शन मध्ये p व n प्रभाग खरोखर कमी जाडीचे असावे लागतात कारण त्यांनी प्रकाश शोषणे अपेक्षित नाही परंतु येथे इंडियम फॉस्फाईडची बँड गॅप खूप जास्त आहे त्यामुळे ज्या तरंगलांबीची ऊर्जा ह्यापेक्षा कमी आहे त्या इंडियम फॉस्फाईड मध्ये खूप कमी शोषल्या जातील त्यामुळे n थराची जाडी प्रकाशाच्या तरंगलांबीवर अवलंबून नाही त्यामुळे नेहमीच्या pin साधनातील n थराच्या जाडीपेक्षा येथील n थराची जाडी जास्त असली तरी चालते तर ह्या बाबतीत प्रकाश खालून वर पडतो त्यामुळे n थर जाड असला तरी चालतो त्यामुळे 1 27 पेक्षा कमी ऊर्जा असणाऱ्या सर्व तरंगलांबी शोषल्या जातील विषम रचनेचे जंक्शन असणाऱ्या फोटो डायोडचा आणखी एक फायदा म्हणजे आपल्याला नकोशा तरंगलांबीचा काही भाग आपण काटून टाकू शकतो 27 वरील तरंगलांबी पाहायच्या नसतील तर जाड n थर घेऊन त्या तरंगलांबी किंवा ऊर्जा शोषल्या जातील त्यामुळे केवळ काही पल्ल्यातील तरंगलांबीच फोटो डिटेक्टरला जाणवतील विषम रचनेचे जंक्शन असणारा फोटो डायोड नेहमीच्या p n किंवा pin जंक्शनच्या तत्वावरच काम करतो परंतु बँड गॅप मधील फरकामुळे आणखी अधिक कार्य करतो एक अडचण अशी की आपल्याला भिन्न पदार्थांची वाढ करावी लागते चांगले एपिटॅक्सिअल कॉन्टॅक्ट असलेले असे पदार्थ वाढवावे लागतात धातू व सेमीकंडक्टर जंक्शन असलेले फोटो डायोडही बनवता येतात आपण ह्यापूर्वी पाहिलेले आहे की खरेतर धातू सेमीकंडक्टर जंक्शन 2 प्रकारची असतात एक म्हणजे शॉटकी जंक्शन आणि दुसरे म्हणजे ओहमीक जंक्शन फोटो डायोडच्या बाबतीत आपल्याला डिप्लेशन क्षेत्र हवे असते जेथे आपण इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण करू शकू शॉटकी डायोडमध्ये डिप्लेशन क्षेत्र असते त्यामुळे तो आपण फोटो डायोड म्हणून वापरू शकतो धातू सेमीकंडक्टर डायोड दोन पद्धतीने काम करतो दोन पद्धती असण्याचे कारण हे की येथे धातू व सेमीकंडक्टरमधील आडकाठी बॅरिअर barrier असते ही शॉटकी बॅरिअर आहे तर पहिल्या बाबतीत जर बँड गॅप ऊर्जा Eg पेक्षा फोटॉनची ऊर्जा जास्त असेल तर तो नेहमीच्या फोटो डायोड प्रमाणे काम करतो आणि इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण होतात ह्या सेमीकंडक्टरमध्ये निर्माण होतात आणि त्या एकूण करंटमध्ये भर घालतात सेमीकंडक्टरमधील इलेक्ट्रॉन होल जोड्यांमुळे करंट मिळतो दुसऱ्या बाबतीत बँड गॅपपेक्षा प्रकाशाची ऊर्जा कमी असेल परंतु ती बॅरिअर उंचीपेक्षा जास्त असेल तर आपण धातूंमधील इलेकट्रॉनला उद्दीपित करू शकतो आणि त्याला शॉटकी बॅरिअर पार करण्या इतका सक्षम करतो ह्याला अंतर्गत प्रकाश उत्सार असे म्हणतात आणि ह्या इलेक्ट्रॉनमुळे करंट वाहतो धातूंमधील इलेकट्रॉन प्रकाशामुळे उद्दीपित होऊन शॉटकी बॅरिअर पार करून सेमीकंडक्टरमध्ये प्रवेश करतो ह्या प्रक्रियेला अंतर्गत प्रकाश उत्सार असे म्हणतात तर समतोल अवस्थेतील शॉटकी जंक्शनचे उदाहरण घ्या ही धातुकडील बाजू EF आहे तुम्ही ह्यापूर्वी पाहिले आहे की धातूचे वर्क फंक्शन सेमीकंडक्टरच्या वर्क फंक्शन पेक्षा जास्त असते तेव्हा शॉटकी डायोड तयार होतो डिप्लेशन क्षेत्र आहे तर हा n प्रकारचा सेमीकंडक्टर आहे ही फर्मी ऊर्जा आहे हा कंडक्शन बँड Ec आहे आणि त्यानंतर व्हॅलन्स बँड आहे त्या मुळे सेमीकंडक्टर बाजूला डिप्लेशन क्षेत्र असू शकते येथे येथे बिल्ट इन पोटेन्शिअल evoआहे आणि ही शॉटकी बॅरिअर उंची φB आहे धातूचे वर्क फंक्शन व सेमीकंडक्टरची इलेक्ट्रॉन एफिनिटी ह्यांमधील फरकावर शॉटकी बॅरिअर उंची अवलंबून असते जेव्हा आपण ह्या जंक्शनला रिव्हर्स बायस लावतो तेव्हा सेमीकंडक्टरची पातळी सरकते परंतु धातूची पातळी पूर्वीचीच आहे रिव्हर्स बायसमुळे सेमीकंडक्टर Ec Ev EF EFn असा सरकतो बँड गॅपपेक्षा जास्त ऊर्जा असणारा प्रकाश असेल तर म्हणजेच hυ Eg असेल तर इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण होतात इलेक्ट्रॉन व होल एकमेकांच्या विरुद्ध दिशेला प्रवास करतात आणि करंट निर्माण करतात उलटपक्षी जर प्रकाशातील ऊर्जा ही शॉटकी बॅरिअरपेक्षा जास्त परंतु बँड गॅपपेक्षा कमी असेल तर आपण धातूच्या फर्मी पातळी मधून इलेक्ट्रॉन उचलून त्याला शॉटकी बॅरिअर पार करायला लावू शकतो आणि त्यामुळेदेखील करंट निर्माण होतो तर अशा प्रकारे धातू शॉटकी जंक्शन वापरून आपण फोटो डिटेक्टर च्या दृष्टीने उपयोगी तरंगलांबीचा पल्ला वाढवू शकतो ह्यामुळे पदार्थाच्या बँड गॅपमुळे मर्यादेची अडचण येत नाही ती आपण शॉटकी बॅरिअरनुसार वाढवू शकतो तर ह्या साधनासाठी क्वांटम एफिशिअन्सी विरुद्ध ऊर्जा असा आलेख रेखाटताना η ही क्वांटम एफिशिअन्सी QE विरुद्ध प्रकाशातील ऊर्जा E अर्थात केवळ hυ येथे एक पद Eg शी संबंधित आहे त्यानंतर φB ही बॅरिअर आहे तर बॅरिअरहुन कमी असणारे कोणतेही किरण शोषले जाणार नाहीत बॅरिअरच्या वर फोटो एमिशन प्रक्रियेमुळे थोडा गेन मिळेल Eg च्या वर गेन जास्त असेल कारण आता व्हॅलन्स बँड पासून कंडक्शन बँड असे सेमीकंडक्टरमुळे मिळणारे स्थित्यंतर असते सामान्यपणे धातूऐवजी आपण सिलिकाईड देखील वापरू शकतो आपल्यापाशी प्लॅटिनम आहे प्लॅटिनम सिलिकाईडचे सिलिकॉनशी जंक्शन घेऊन ते फोटो डिटेक्टर म्हणून वापरू शकू तर धातू सेमीकंडक्टर फोटो डिटेक्टरच्या बाबतीत अशी मर्यादा आहे की धातूचा थर अतिशय पातळ असला पाहिजे कारण धातूंचा ऍबसॉरपशन कोएफिशिअंट सहसा खूप जास्त असतो प्लॅटिनम सिलिकाईड व सिलिकॉन घेतल्यास प्लॅटिनमचे वर्क फंक्शन 4 97 ev आहे सिलिकॉनची इलेक्ट्रॉन अफिनिटी 4 05 आहे त्यामुळे शॉटकी बॅरिअर φB ही केवळ ह्या दोन्हीमधील फरकाइतकी म्हणजेच 0 92 ev आहे सिलिकॉन चा बँड गॅप Eg 1 12eV आहे ह्याच्याशी संबंधित तरंगलांबी अंदाजे 1100 नॅनोमीटर आहे त्यामुळे पडणाऱ्या प्रकाशाची तरंगलांबी 1100 हुन कमी असेल म्हणजेच त्यातील ऊर्जा Eg पेक्षा जास्त असेल तर असा प्रकाश सिलिकॉन शोषून घेईल परंतु ऊर्जा जर 1 12 व शॉटकी बॅरिअर ह्यांमध्ये असेल तर अंतर्गत फोटो एमिशन प्रक्रियेद्वारे प्लॅटिनम सिलिकाईडचा थर प्रकाश शोषून घेईल तर आतापर्यंत आपण फोटो डिटेक्टरची 3 उदाहरणे पाहिली साधे pn जंक्शन किंवा pin किंवा धातू सेमीकंडक्टर फोटो ट्रांजिस्टर देखील असतो त्यामध्ये आपण पूर्वी पाहिलेला नेहमीचा बायपोलर जंक्शन ट्रांजिस्टर असतो त्यात इमीटर बेस कलेक्टर असतात तर फोटो ट्रांजिस्टरच्या बाबतीत साध्या बायपोलर जंक्शन ट्रांजिस्टरमध्ये फेरफार करून बेस चा आकार मोठा केला जातो त्यामुळे त्यामध्ये इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण होतात ते एकमेकांपासून विलग होतात आणि करंट तयार होतो गेन वाढविण्यासाठी ट्रांजिस्टरपासून विषम जंक्शन आधारित साधनदेखील मिळवता येते तर आपण फोटो डीटेक्टरची विविध उदाहरणे पाहिली ह्या सर्व बाबतीत जाणवणाऱ्या तरंगलांबींचा पल्ला हा पदार्थावर अवलंबून असतो पुढील वर्गात आपण सौर पेशी पाहणार आहोत ती फोटोडिटेक्टर प्रमाणेच कार्य करते परंतु नमुन्यावर पडणाऱ्या सौर वर्णपटानुसार तरंगलांबीची व्याप्ती ठराविक असते तर आपण सौर पेशीचे कार्य पाहू तसेच सौर पेशीमध्ये वापरण्याजोगे विविध पदार्थ व त्यांची कार्यक्षमता पाहूया